प्रत्येकास अभिवादन शेवटच्या वर्गातआपण मूलभूत लॉजिक गेट्सवर एक नजर टाकली होती आणि आपण बुलियन बीजगणित वापरुन त्या लॉजिक गेट्स किंवा सर्किटरीचेसादरीकरण पाहिले आहे तर या विशिष्ट वर्गाच्या बुलियन बीजगणितातील मूलभूत गोष्टींवर आपण अधिक लक्ष देऊ आपण ज्या संकल्पना पाहणार आहोत त्या म्हणजे हंटिंग्टन आधारतत्वे ते या विशिष्ट बुलियन बीजगणिताची मूलभूत तत्त्वे आहेत मूलभूत प्रमेये जी त्यातून प्राप्त केली आहेत आणि द्वैत संकल्पना आपण आधारतत्वानुसारप्रमेयांच्या या व्युत्पत्तीची काही उदाहरणे दाखवू आणि तसेच आपण त्यांच्या आणि सामान्य बीजगणितासोबतच्या फरकाबद्दल चर्चा करू तर मागील वर्गांमध्ये आपण दोन चल उदाहरणे पहात आहोतदोन चल लॉजिक प्रक्रिया पहात आहोत बरोबर आणि जर आपण दोन चलचे सादरीकरण पाहिले तर दोन चलसह आपल्याकडे दोन चल असू शकतात आपल्या जवळ २चा २ रा घात म्हणजे ४ संभाव्य व्यवस्था सत्य सारणीमध्ये असू शकतात तर हे ० ०० ११ ० आणि १ १ आहे या 4 संभाव्य पंक्तींमध्ये २ चलआहेत आणि या प्रत्येक बाबतीत आपल्याकडे कार्य करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत बुलियन कार्याचे सादरीकरण केले जाऊ शकते बरोबर तर एका उदाहरणात सांगा की त्या सर्वांचे आउटपुट 0 असू शकतेएका बाबतीत असे म्हणायचे आहे की जेव्हा ०० हे १ असेल त्या प्रकरणात आउटपुटफक्त १ असू शकते आणि बाकीच्या प्रकरणात ते ० असतेजेव्हा इनपुट० १ आहे आउटपुट १ असू शकते आणि उर्वरित प्रकरण ते ० असते तर या भिन्न शक्यता आहेत आणि अशा किती शक्यता आहेत ते असल्याने तेथे ४ आहे म्हणजे २ चा ४ था घात म्हणजे अशा १६ शक्यता आहेत ठीक आहे आणि यासह या १६ शक्यतेपैकीआपण कोणत्या प्रक्रियांशी परिचित आहोत तर या प्रक्रियेशी आपण परिचित आहोत NOR प्रक्रियाठीक आहेम्हणजेच जेव्हा इनपुट० ० असेल आणि आउटपुट१ असते आणि उर्वरित ० ० असतात तर आपणास ही प्रक्रिया A आदिक B प्राइम म्हणून माहित आहे बरोबरआणि त्याचा संबंधित व्युत्क्रम येथे ० १ १ १ आहे बरोबर तरआपण या प्रक्रियेशी परिचित आहोत म्हणून हे a आदिक B आहे आपण या प्रक्रियेशी परिचित आहोत आणि जेव्हा ते दोन्ही १ आहे आउटपुट १ आहे ठीक आहे आणि उर्वरित प्रकरणात आउटपुट ० आहे हे ० आहे तरआपल्याला माहित आहे की हे AB असले पाहिजे हे पुढील NAND आहेहे त्याच्या अगदी विरुद्ध आहेआपणास माहिती आहे कि हे AB बारअसले पाहिजे आणि त्यातील काही पिवळे चिन्हांकित केले आहेत तर आपण पहाल की जेव्हा x हे ० आहे y च्या मूल्याची पर्वा न करता आऊटपुट१ आहे आणि जेव्हा x हे १ आहे y च्या मूल्याची पर्वा न करता आऊटपुट०आहे ही दोन प्रकरणे आहेत तर मुळात आपण येथे काय पहात आहात ते x प्राईम x पूरकआहे त्याचप्रमाणे हे y पूरक आहे तर त्या मार्गाने आपल्याला माहित असलेल्या सर्व भिन्नता आहेत या जोड्यांच्या शक्यता आहेत प्रत्येक प्रक्रियेचे सादरीकरण केले जाऊ शकतेहे निश्चितच ० आहे आणि हे १ आहे ठीक आहेपरंतु बाकीच्या प्रकरणांमध्ये आपल्याला माहिती आहे संबंधित बुलियन अभिव्यक्ती आहेत बरोबर तर हे सादरीकरणाचे औपचारिकरण आणि हातचलाखीबुलियन बीजगणित द्वारे केली जाते आणि या प्रकरणात आपण पाहिले आहे कि दोन चलसाठीअशा १६ शक्यता आहेत जर तेथे ३ चल असतील तर सत्य सारणीमध्ये किती पंक्ती असतील २ चा ३रा घात८ पंक्ती असतील बरोबर आणि ८ पंक्तींमध्येया बाजूला किती कार्ये शक्य आहेत तर अशा एका संयोजनासाठी समजा प्रक्रिया ० आहे म्हणजे सर्व आउटपुट ० आहेत दुसर्या बाबतीत फक्त एका प्रकरणात आउटपुट१ आहे उर्वरित प्रकरणात ० आहे तरअशा प्रकारे २ चा घात अशा ८ शक्यता तेथे ३ चलसाठीशक्य आहेत ठीक आहे तर कुठल्याही n चल प्रकरणात तेथे पंक्तींचीसंख्या २ चा n वा घात असेल बरोबर आणि त्याद्वारे आपल्याकडे बुलियन प्रक्रियेच्यारूपात आपल्याकडे २चा २ रा घात चा n वा घात व्यवस्थेच्या संभाव्यता असू शकतात ठीक आहे तर आपण हे लक्षात ठेवू आणि आपण त्यांच्या सादरीकरणाचे आणि हाथचलाकीचे महत्व समजतो आणि ज्यासाठी आपण बुलियन बीजगणित वरती नजर टाकू आणि त्याबद्दल नंतर आपण अधिक चर्चा करूया म्हणून मी म्हटल्याप्रमाणे ह्या बुलियन बीजगणिताचा मूळ आधार आपणास माहीत असणारे हंटिंग्टन आधारतत्वेस्वरूप आहेत तर त्यास ६ आधारतत्वे मिळाली आहेत आणि येथे आपण दोन मूल्ये बुलियन बीजगणित विषयी बोलत आहोत तर यात २ घटक आहेत आणि हे २ घटक २अद्वितीय घटक आहेत ते ० १ आहेत आणि हे B चा संच बनवीत आहे बरोबर आणि ० निश्चितचहे १ इतके नाही आणि आधारतत्व एक सांगते की हे चालकासहबंद आहे आदिक ते OR आहे आणि बिंदू म्हणजेच AND चालक आहे x 0 x x 1 x x y y x x x याचा अर्थ असा की आपल्याकडे या दोन चालकाद्वारे कार्य होत असल्यास परिणाम अद्वितीय आहे आणि या संचाचा सदस्य असल्यास त्याचा परिणाम १ किंवा ० होईल अविकारकघटक तर OR क्रियेसाठी अविकारकघटक ० आहेम्हणजेच x आदिक ० किंवा a आदिक ० हे x किंवा a आहे ठीक आहे तर हे स्वतःच चल होईल आणि AND क्रियेसाठी अविकारक घटक १ आहेम्हणजेच १ सोबत ANDकेल्यानंतरते स्वतः चलअसेल तर हे दुसरे आधारतत्वआहे AND आणि OR क्रियेच्या संदर्भात परिवर्तनीयआहे बरोबरतर ते x आदिक y हे y आदिक x इतके आहे xy हे yx इतके आहे हे आपण आधीच पाहिले आहे सत्य सारणीद्वारे मूलभूत लॉजिक गेटक्रिया तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे y z x y x z x y z x y x z हे वितरणशील ओव्हर आदिकआहेम्हणजेच AND हे वितरणशील ओव्हर आदिकआहे म्हणजेच x हे y सोबत AND केले आहे आदिक z हे xy आदिक xz आहे x AND y OR x डॉट z ठीक आहे हे देखील आहे आपण हे करू शकतो हे सर्व सत्य सारणीवरून सत्यापित केले जाऊ शकते आणि OR देखील AND वरती वितरणशील आहेम्हणजेच x OR yz हे x OR y AND x OR z आहे ठीक आहे आपण सामान्य बीजगणित मध्ये जे पहाता त्याप्रमाणेच हे आहे हे आपल्याला सामान्य बीजगणित अभिव्यक्तीसारखे माहित आहे असे दिसत नाही हा एक फरक आहे ज्याची आपण नोंद घेत आहोत अधिक आपण नंतर लक्षात घेऊ ठीक आहे पुन्हा आपण तीन चल सत्य सारणी बनवून आणि मूल्ये ठेवून आणि नंतर आउटपुट संबंधित आउटपुटची गणना करुन ते सत्यापित करू शकता आणि ते आपण पाहू शकता तेच येईल 0 0' 0 1 1 1 1' 1 0 1 0 1 1' 1 0 0 आणि अखेरीस या अविकारकपरिवर्तनीयआणि वितरणशीलनंतर आपण पूरक आधारतत्वांवर येतो जिथे हे सांगितले जाते किजर x हा संच B चा घटक असेल तर तेथे x पूरक उपलब्ध असेल जो असा आहे कि x आदिक x प्राईमहे १ आहे आणि x बिंदू x प्राईम x AND x प्राईमहे ० आहे ठीक आहे तर सामान्य बीजगणितापेक्षा बुलियन बीजगणित विषयी ही पुन्हा एक वेगळी गोष्ट आहे आणि आपण आधीपासूनच पहात आहोत याचा संबंधित अर्थमहत्व आपल्याला माहिती आहे तर ० आदिक ० प्राईम ठीक आहे तर० प्राईम१ आहेत्याचे पूरक १ आहे० आदिक १ हे १ आहे त्याचप्रकारे ० AND ० प्राईमहे ० आहे आणि ते १ आहे ते ० आहे ठीक आहे तर १ आदिक १ प्राईम प्रकरणात आणि १ डॉट१ प्राईम प्रकरणात सारखेच होईल येथे १ मिळेल आणि तिथे ० मिळेल तर ही मूलभूत आधारतत्वेआहेत आणि साहचर्य नियम ज्याबद्दल आपण बोलत आहोत आपण त्याची नोंद घेत आहोत ते x आदिक y हे z सोबत स्वतंत्रपणे OR केले आहे आणि x हे y आदिक सोबत OR केले y हे z सोबत स्वतंत्रपणे OR केले ते सारखेच आहेतहा मूलभूत आधारतत्वाचा भाग नाहीपरंतु आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या आधारतत्वावरून हे प्राप्त होऊ शकते आता आपल्या मागे असलेल्या या आधारतत्वासहआपण कोष्टकाच्या रूपात काही महत्वाच्या ओळखीची नोंद घेत आहोत ही बुलियन बीजगणिताच्या बाबतीत बीजगणित आधारित गणनेमध्येखूप उपयोगी आहे ठीक आहे तर त्यापैकी काही आधारतत्वापासून थेट घेतले आहेत काहींना प्रमेय म्हणून दर्शविले जाते जे आधारतत्वाद्वारे सिद्ध केले जाऊ शकते आधारतत्वे ही गृहीतके स्वयंप्रमाणित गोष्टआणि प्रमेय आणि इतर ओळखीआहेत प्रत्यक्षात त्या गोष्टी आहेत ज्या आधारतत्वावरून सिद्ध केल्या जाऊ शकतात तर त्यांना वेगळी नावे दिली गेली जी नंतर काही अर्थाने उपयुक्त ठरतीलजेव्हा आपण एखादा विशिष्ट संबंध सिद्ध करण्यासाठी विशिष्ट आधारतत्व किंवा सिद्धांताचा वापर करत असता किंवा विशिष्ट बीजगणित अभिव्यक्ती वापरत असता तेव्हा आपण त्याचा संदर्भ घेऊ शकता ओळख x 0 x x 1 x शून्य x 1 1 x 0 0 परिपूरकता x x' 1 x x' 0 आदर्शवत x x x x x x अंतर्वलन x" x परिवर्तनशील x y y x x x साहचर्य x y z x y z x z x z वितरणशील x y z x y x z x y z x y x z तरओळख आपण आधीपासूनच पाहिले आहे कि x आदिक 0हे x आहे x AND १ हे x आहे शून्य हे प्रमेय आहे शून्य प्रमेय म्हणजे जर x हे १ सोबत OR केले एक सोबत जे काही OR कराल ते निरर्थक होते म्हणजे त्याला काहीच मूल्य मिळत नाही तर असे होईल आउटपुट १ होईल तर आऊटपुटमध्ये x चे कोणतेही सादरीकरण राहणार नाही आणि AND च्या प्रकरणातहे x हे ० सोबत AND केले आहेआउटपुट ० असेल ठीक आहे तर हे मिळवले जाऊ शकते आपण नंतर पाहू शकतो आणि पूरक x आदिक x प्राईम १ आहे x डॉट x प्राईम हे ० आहे थेट आधारतत्वांकडून येत आहे तरते तपकिरी रंगात असलेले थेट आधारतत्वांकडून येत आहे आणि बाकी प्रमेय आहेत जे आधारतत्वांकडून प्राप्त होऊ शकतात तरआदर्शवत म्हणजेच तेच उरलेले आहे ते म्हणजे x आदिक x हे x इतके आहे x हे x सोबत AND केले कि देखील x होते अंतर्वलन तरदुहेरी प्राईमदुहेरी पूरक हे स्वतःच चलआहे परिवर्तनीय आपण आधीपासूनच पाहिले आहे की x आदिक y हे y आदिक x इतकेच आहे आणि xy हे yx आहे ठीक आहे सहचारी मी म्हटल्याप्रमाणे ते यावरून मिळवता येते आपण आधीच नमूद केले आहे किवितरणशीलआधारतत्वापासूनयेत आहे जे आपण प्रत्यक्षात पूर्वी नमूद केले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे असू शकते प्रमेय आधारतत्वापासून विकसित केले जाऊ शकतात पुढील स्लाइडमध्ये आपण नंतर अधिक प्रमेय पाहू तर उदाहरणार्थहे शून्य घेऊ x आदिक १ हे १ आहेठीक आहे तरहे x आदिक १ आहेनंतर ते १ सह AND केले जाऊ शकते ते कोठून येत आहे हे ओळख वरून येत आहे तेथे बाण आहे हे सर्व ठीक आहे नंतर हे १ x आदिक x प्राइम म्हणून लिहिले जाऊ शकते आपण ते कसे लिहू शकता पूरक कडून ठीक आहे मग आपण वितरनशील वैशिष्ट्य वापरू शकता जिथे x आदिक yz आहे आपण तिथे x वापरत आहोत जे x आदिक y आणि x आदिक z इतके आहे तरहे x आहे हे तुमचे y आहे आणि हे तुमचा z आहे हे y आहे आणि हे तुमचा z आहे ठीक आहे तर yz सोबत येथे गुणाकार होत आहे आणि त्यानुसार हे x आहे तरहे x तिथे आहे yz सोबत गुणाकार आहे गुणाकार म्हणजेANDहोत आहे तर x प्राईम१ सोबत ANDकेले आहे ठीक आहे तर मग हे तुमचे आहे तुमचे वितरणशील आहे ठीक आहे आणि पुन्हा आपण ओळख वापरता ही ओळख ओळख आपल्याला x प्राइम मिळतेआणि x आदिक x प्राइम पुन्हा तुमची पूरकता आहे पूरकता हे स्पष्ट आहे का तर x आदिक १ हे १ इतके आहे तर अशा प्रकारे हे सर्व सिद्धांत सिद्ध केले जाऊ शकतात आणि जर विचारले गेले तर आपण संबंधित आधारतत्वे किंवा इतर मूलभूत प्रमेय जे आपण उजव्या बाजूला वापरले आहेत ते लिहू शकता हे सर्व पायऱ्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी ज्या आपण विशिष्ट पुराव्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतल्या आहेत ठीक आहे अधिक प्रमेय जे उपयुक्त आहे जेव्हा त्यास शोषण म्हटले जाते तरते तुमचे x आदिक xy हे x आहे आणि संबंधित स्वरूप तेथे आहे x हे x आदिक y सोबत AND केले तर ते देखील x आहे शोषण ठीक आहे x आदिक x प्राईम y हे x आदिक y आहे x हे x प्राईम आदिक y च्या OR स्वरुपासोबत AND केले तर ते xy आहे एकत्रित केल्यास xy आदिक x y प्राईमहे x आहेआणि x आदिक y हे x आदिक y प्राईम सोबत AND केले कि x आहे एकमत प्रमेय हे मनोरंजक आहेजिथे आपण पाहू शकता की तेथे तीन संज्ञा आहेत आणि येथे केवळ २ संज्ञा आहेत तर हा शब्द yz उजव्या बाजूला समाविष्ट केलेला नाही तर ही एक एकमत संज्ञा आहे याचा अर्थ असा की जे सत्यता सारणीतजे yz ने स्पष्ट केले आहे ते xy आणि x प्राइम z ने आधीच स्पष्ट केले आहे ज्यासाठी आपल्याला माहित असलेल्या संदर्भाची आवश्यकता नाही तर म्हणूनच हे सुलभ केले जाऊ शकते किंवा त्याचे या पद्धतीने सादरीकरण केले जाऊ शकते आणि डी मॉर्गनचे प्रमेय आपण आधीपासूनच पाहिले आहे आणि एकमत प्रमेय बेरीज आवृत्तीच्या गुणाकारातील त्याची इतर आवृत्ती याला बेरीजचा गुणाकार असे म्हटले जाते कारण आपण तेथे सर्व गुणाकार पाहू शकता आणि ही बेरीज आवृत्ती आहे शोषण x x y x x x y x सोखणे x x' y x y x x' y x y एकत्रीकरण x y x y' x x y x y' x एकमत x y x' z y z x y x' z x y x' z y z x y x' z डी मॉर्गनचे De Morgan's x1 x2 x3 xN' x1' x2 x3 xN' x1 xN' x1' x2' x3' xN' तर x आदिक y हे x प्राईम OR z सोबत AND केले y OR z सोबत AND केले आणि हे y OR z अंतिम अभिव्यक्तीमध्ये आवश्यक नाही कारण ही एक अतिरिक्त संज्ञा आहे जी आधीपासूनच इतर दोन संज्ञानी स्पष्ट केली आहे आता मागील बाबतीत तसेच या बाबतीत आपण पहाल की तेथे दोन पंक्तीआहेत आणि एक मुख्यतः एक SOP किंवा गुणाकार स्वरूपाची बेरीज सादर करीत आहे आणि दुसरी बेरीज स्वरूपाचा गुणाकार सादर करीत आहे तर मूळत OR प्रक्रिया शेवटी केली जाते आणि इतर बाबतीत AND प्रक्रिया शेवटी केली जातेठीक आहे तर या दोन अभिव्यक्तीची जर आपण फक्त तुलना केली आणि जर आपण तिथे बुलियन बीजगणितासाठी असणाऱ्या आणखी एका प्रमेयावर नजर टाकली चालकआणि ओळख घटकांचे आपसात बदल झाल्यास सर्व बीजगणित अभिव्यक्ती वैध राहतील ठीक आहे बुलियन बीजगणित बद्दल ही एक सुंदर गोष्ट आहेम्हणजेचालकआणि ओळख घटक तरचालक म्हणजे काय चालक हे OR आणि AND आहेत OR आणि AND हे दोन चालक आहेत तरमुळात आपण याद्वारे हेच सांगत आहोत की आपण कोणत्याही बीजगणित अभिव्यक्तीमध्ये OR ते AND AND ते OR ओळख घटक १ ते ० आणि ० ते १ मध्ये रूपांतरित करू शकता बरोबर समकक्ष मिळविण्यासाठी म्हणजे ओळख वैध राहील परिणामी ओळख वैध राहील ठीक आहे तर हे तेच आहे जे द्वैत प्रमेय सांगते आणि जर आपण आतापर्यंत पाहिलेल्या २ सारणीच्या डाव्या बाजूची आणि उजव्या बाजूची तुलना केली तर ते फक्त त्याबद्दल बोलत आहे ठीक आहे मी येथे हे पहिले उदाहरण घेतो ठीक आहे तरहे OR येथे AND ने बदलले आहे आणि AND हे OR ने बदलले आहे आणि ते ठीक आहे जी काही परिणामी अभिव्यक्तीओळख मिळते ती देखील वैध आहे ठीक आहे तर यापूर्वी आपण शून्य १ साठी पाहिले आहे x आदिक १ हे १ इतके आहेबरोबर आपण मूलभूत आधारतत्वांमधून एक वैध देखावा आधीच पाहिला आहे तरआता आपण काय करू शकता जर तुम्ही द्वैत लागू केल्यास तरहे OR येथे AND म्हणून बदलते १ ओळख घटक १ हा ० म्हणून बदलतोआणि १ हा ० म्हणून बदलतो आणखी एक संबंध मिळेल तो म्हणजे x AND ० चा ० सोबत ०- AND चा ० सोबतपरिणाम ० होतो ठीक आहे तर हे देखील आपले आहे ते शून्यसाठी तेथे स्तंभ b मध्ये होते तर हे एक अतिशय उपयुक्त प्रमेय आहे जे सरलीकरण व इतर प्रकरणांमध्ये वापरु शकतो ठीक आहे आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे मिळण्यासाठी ज्यामार्गाने तुम्ही या गृहीतकेकिंवा आधारतत्वांचाआणि मूलभूत प्रमेयांचा वापर करतो आपल्याला अजून काही माहिती आहे याचा पुरावा आहे की आपण त्वरीत चर्चा करू शकतो ठीक आहे म्हणूनच आपण ज्या आदर्शवृत्तीने सुरुवात केली आहे ती आपल्याजवळ असू शकते पहाआपण पाहू शकतो कि या विशिष्ट बाबतीत ते कसे वापरले जाऊ शकतेबरोबर तर हे x आदिक x आहे बरोबर आपण हे सिद्ध करू इच्छितो की ते x सारखेच आहे ठीक आहे तर ओळख १ सह प्रारंभ करा तर ते ओळखआधारतत्व आहे नंतर १ हे x आदिक x प्राइम म्हणून लिहिले जाऊ शकते पूरकपणा आधारतत्व ठीक आहे आणि हा आपला x आहे हा आपला x आहे हा आपला x आहे याचा आपण विचार करू शकता आणि हे तुम्ही y म्हणून विचारात घेऊ शकता बरोबर नंतर तुम्ही वितरणशील आधारतत्व वितरणशील नियम लागू करू शकता आणि तुम्हाला x आदिक yz मिळू शकते येथे y हे तुमचे x आहे आणि z येथे आहे तरx x प्राईम तुम्हाला मिळते आणि नंतर पूरक आधारतत्वावरून x x प्राईम हे ० आहे ठीक आहे आणि ओळख आधारतत्वावरून x आदिक ० हे x आहे ठीक आहे तरआदर्शवृत्तीशी संबंधित मूलभूत प्रमेय येथे मूलभूत आधारतत्वे वापरुन येऊ शकतात ठीक आहे त्याचप्रमाणेआदर्शव्रत्ती देखील आपण येथे पोहोचू शकता ओळख घटकांचा वापर करुन प्रारंभ करू शकता नंतर पूरकता ठीक आहे नंतरवितरणशील वितरणशीलतेची दुसरी आवृत्ती आणि पूरकपणा आणि शेवटी ओळख घटक आपणास हे सर्व अंतिम पुराव्यासह मिळू शकते आणि आपण ते द्वैतातून देखील मिळवू शकता AND हे OR ने बदलले आहे तिथे ओळखघटक नाही तरते सारखेच राहते x AND x हे x आहे स्पष्ट आहे तर त्याचप्रकारे आपण अंतर्वलनकडे पाहू शकता अंतर्वलनचापुरावा म्हणजे दुप्पट प्राईम हे स्वतः क्रियाच आहेठीक आहे तर या प्रकरणात पुन्हाआपण आदिक ० सह प्रारंभ करा जे ओळख घटक आहे ओळख आधारतत्व तर पूरक ते ० आहेx x प्राइम म्हणून लिहिले जाऊ शकते ठीक आहे तर आता हाच दुसर्या दिशेने वितरणशील नियम आहे तर x आदिक yz वरुनआपण x आदिक y आणि x आदिक z वर जात आहात ठीक आहे तर हा तुमचा x आहे हा तुमचा y आहे आणि हा तुमचा z आहे तर x हे आपले y संबंधित y आहे आणि हे आपले संबंधित z आहे ठीक आहे तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की माझे म्हणणे आहे की तुम्ही कधीकधी असे करू शकता तुम्हाला त्यास विस्तृत करणे आवश्यक आहे ज्यासाठी तुम्ही वितरणशील नियम उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वापरू शकता ठीक आहे तर त्यानंतर आपण आता काय करत आहोत आपण फक्त बदलत आहोत तर मुळात ते क्रमपरिवर्तीआहे ज्यासाठी आपण बदलू शकतो तर x या बाजूला येते आणि x प्राइम दुसर्या बाजूस जाते आणि त्याच प्रकारे येथे आहेसर्व ठीक आहे तरजेव्हा आपण असे करता तेव्हा आपण पूरक a आदिक a प्राईम वापरू शकता जे x आदिक x प्राइम हे १ इतके असेल ठीक आहे तर हे केल्यावर हे फक्त आपल्याला माहित होण्यासाठी असे लिहिले जाऊ शकतेमदत करा पुराव्यासह पुढे जाताना जे x आदिक x प्राईम म्हणून लिहिले जाऊ शकते आणि नंतर आपण येथे पुन्हा वितरणशील कायदा लागू करू शकता तर हा तुमचा x आहेहा तुमचा y आहे आणि हा तुमचा z आहे तर x तेथे आहे y इथे येत आहे ठीक आहे तर यासह आपल्याला हे पूरक आधारतत्व मिळते आपल्याला येथे ० मिळते आणि आदिक ० ओळख आधारतत्वासह आपल्याला ते x परत मिळते ठीक आहे तरमूलभूत आधारतत्वे वापरुन आपण चर्चा केलेली सर्व प्रमेये आपणास मिळू शकतात तरआपण आणखी शेवटचे दोन पुरावे पाहू ठीक आहे तरएकमतप्रमेय म्हणून एकमत प्रमेयामध्ये आपणास डाव्या बाजूस आपल्याजवळ ही संज्ञा आहेतर y z आपण ओळख आधारतत्व वापरतो तरआपण १ निष्कर्ष काढू नंतरपूरक x आदिक x प्राईमआपण या ठिकाणी ठेवू मग आपण त्याचा विस्तार करू आणि नंतर आपण सहचारिता वापरु ठीक आहे तर सहचारिताहा मूलभूत आधारतत्वाचा भाग नाहीपरंतु मी म्हटल्याप्रमाणे मूळ प्रमेय सुद्धा अधिक जटिल अभिव्यक्ती सिद्ध करण्यासाठी वापरले जाऊ शकते तरआपण हे सर्व या मार्गाने करत आहोत ठीक आहे आणि नंतर आपण फक्त वापरत असाल तर x y बाहेर घ्या नंतर १ आदिक z येथे येते १ आदिक y येथे येते तर पुन्हा १ आदिक z हे १ आहे हे पुन्हा एक मूलभूत प्रमेय आहे जे आपण आधारतत्वांकडूनप्राप्त केले आहे ठीक आहे तरहे माफ करा हे तुमचे शून्यआधारतत्वआहे ज्यातून तुम्हाला १ मिळेल हे देखील १ होत आहे आणि शेवटी आपण येथे या एका विशिष्ट आवृत्तीवर पोहचाल जी याची एक सरलीकृत आवृत्ती आहे तरहे आपले एकमत प्रमेय आहे एक आवृत्ती दुसरी आवृत्ती तुम्हाला अशाच प्रकारे किंवा द्वैताद्वारे प्राप्त होते द्वैताद्वारेफक्त आपल्याला हे AND ते OR आणि हे AND मध्ये बदलावे लागेल आणि त्याचप्रमाणेयेथे ते OR मध्ये बदलले जाईल आणि हे AND मध्ये बदलेल तरमुळात आपण सर्व त्या मार्गाने सर्व प्रकरणांसाठी केले तर आपणास एकमत प्रमेयसाठी संबंधित आवृत्ती मिळेल आणि डी मॉर्गनच्या प्रमेयचा पुरावा हे पुन्हा केले गेले आहे हे आपण मागील प्रकरणात पाहिले आहे की तुम्ही आधारतत्वांसह मूलभूत प्रमेय ओळख आणि किंवा पुरावा मिळविण्यासाठी वापरू शकता आणि डी मॉर्गनच्या प्रमेयमध्ये आपण हे अप्रत्यक्ष मार्गाने करतो आपण हे पाहू शकतो की अप्रत्यक्ष रीतीने हे कसे केले जाऊ शकते तरआपणास हे सिद्ध करायचे आहे कि x आदिक y प्राईमहे x प्राईमहे y प्राईम सोबत AND केले जाते ठीक आहे तरआपणास हे आधीच माहित आहे की पूरकतेपासून मूलभूत पूरकता x आदिक x प्राईम हे १ इतके आहे तर x आदिक y संपूर्णपणे आपण x म्हणून विचार करू शकता तर हे आधीपासूनच माहिती आहे बरोबर आणि जर आपण हे सिद्ध करू शकू की x आदिक y आणि x प्राईम डॉट y प्राईमसोबत AND t केले तर हे हे आपणास सिद्ध करायचे आहेते १ इतके आहे हे सिद्ध करण्याची इच्छा आहे तर आपल्याकडे आहे किंवा आपण आपल्या प्रकरणात आराम करू शकतो ठीक आहे हे करण्याचा हा अप्रत्यक्ष मार्ग आहे परंतु हे देखील आहे हे गरजेनुसार वापरले जाऊ शकते तर हे x आदिक y आणि x प्राइम डॉट y प्राइमआहे तर मुळात तुम्ही त्या १ ने सुरूवात करा आणि पुन्हा तुम्ही वितरणशील नियमवापरा तर हा तुमचा x आहे आणि ही तुमची y z प्रकारची गोष्ट आहे तर x आणि हे x आदिक y आणि x आदिक z आहे हा वितरणशील नियम आहे जो तुम्ही वापरू शकता आणि मग आपण फक्त हे क्रमनिरपेक्षआहे तरमुळात x आदिक y आपण y आदिक x असे लिहू शकतो आणि हे सारखेच राहते तर आपण सहचारितालागू करू शकता तर ही तुमची सहचारिताआहे तर मुळात या गटबाजीऐवजी आपण या गटबाजीऐवजी ही गटबाजी करीत आहात आपण ही गटबाजी करीत आहात ठीक आहे आणि x आदिक x प्राईम पूरकता ही १ आहे आणि y आदिक y प्राईम पूरकता ही १ आहेठीक आहे तर आपण नंतर आपण ओळखकडे माफ करा शून्यसंबंधाकडे पाहू शकताठीक आहे तर हे १ आहे आणि हे देखील १ आहे एकत्र आपल्याला १ मिळेल ठीक आहे तर आता आपण पाहु शकतो कि हे सत्य आहेतर दुसरे देखील सत्य आहे तर शेवटपर्यंत आपण चर्चेचा हा भाग घेऊ आपण काही वैशिष्ट्ये पाहू तर यापूर्वी आपण काय नोंदवले आहे की बुलियन बीजगणित मध्ये सामान्य बीजगणितात काही फरक आहेत हा वितरणशील नियमज्या मार्गाने आपण पाहिला आहे आणि विविध प्रकरणात वापरला आहे हे सामान्य बीजगणितसाठी वैध नाही x↑y↑z ≠ x↑y↑z x↑y'↑z x↑y↑z' x↓y↓z ≠ x↓y↓z x↓y'↑z x↓y↓z' x↑y↓z ≠ x↓y↑x↓z x↑y↓z x'↓y↑x'↓z x↓y↑z ≠ x↑y↓x↑z x↓y↑z x'↑y↓x'↑z तर जर तुम्हाला असे मिळाले असेल तरजसे ५ आदिक २ गुणिले ६ सारखे तर५ आदिक १२ बरोबर १७ आहे आणि येथे जर हे पाच आदिक २ गुणिले ५ आदिक ६ असेल ठीक आहे तरतुम्हाला काय मिळेल ७ गुणिले ११ठीक आहे तर ते तसे नाही ते ७७ आहे तर हे अगदी वेगळे आहे तर हे सामान्य बीजगणितासाठी वैध नाही आपणास आधीपासून माहित आहे कि सामान्य बीजगणितात पूरक उपलब्ध नाही त्यात बेरीज आणि गुणाकारासाठी व्युत्पन्न नाही वजाबाकी आणि भागाकार याप्रमाणेया प्रकारची व्युत्पन्नताबुलियन बीजगणितामध्ये नाही जी सामान्य बीजगणितामध्ये आहे आणि बुलियन बीजगणित हे २ मूल्यबुलियन बीजगणित आहे जे आपण पाहिले आहे त्यास फक्त ० आणि १ मर्यादित घटकांचा संच मिळाला आहे सामान्य बीजगणितासाठी तो अनंत घटकांचा संच आहे ० १ २ ३ ४ संख्या कोणत्याही उच्च मूल्यापर्यंत वाढू शकते आणि जर आपण जर कोणी असा विचार केला कि AND आणि OR क्रियेऐवजी जर आपण NAND आणि NOR वापरून बुलियन बीजगणित विकसित करू शकलो तर ते शक्य नाहीकारण वितरणशील नियम आणि यापैकी काही मूलभूत गोष्टीआधारतत्वेया NAND आणि NOR वापरून वैध नाहीत आणि यापूर्वी आपण पाहिले आहे की आपण चर्चा करतो की ते क्रमनिरपेक्षआहेत परंतु ते सहचारी नाहीत म्हणून आपण थोडे जलद पाहू आपल्याला माहित आहे की आपल्याला ते कसे वापरायचे आहे तरसमजा आपण NAND क्रियेबद्दल बोलत असाल आणि नंतर हे पहा आणि जर तुम्हाला माहिती करून घ्यायचे असेल तर ते ABC सोबत आणि नंतर NAND सोबत तपासा आपण पाहू की ते असे नाहीत तर आपण ते डी मॉर्गन प्रमेयचा De Morgan's theorem वापर करून विस्तारित करू शकतो आणि तुम्ही पाहू शकता किते तुम्हाला A बार आदिक B बार डॉट C देईल आणि मग हा बार आणि त्याचप्रमाणे येथे जर आपण फक्त नजर टाकलीआपण फक्त जर विस्तारीत केले तर आपण पाहू शकाल कि दोन्ही बाजू जुळत नाहीत खरं तर काय जुळेल हे असे नाते आहे येथे आपण चांगल्या आकलनासाठी या चालकाचाउपयोग NAND साठी केला आहे आणि या चालकाचा उपयोग NOR साठी केला आहे आणि त्याचप्रमाणे वितरनशीलसाठी ते एकमेकांवर वितरणशील नियम पाळत नाहीत NAND हे NOR वरती किंवा त्याउलट NOR हे NAND वरती वितरणशीलनाही परंतु आपण संबंध तपासल्यास आपण पाहाल कि पुन्हा डी मॉर्गनचे प्रमेय वापरुनआपण फक्त त्यास विस्तारित केले आणि आपण ते फक्त या x NAND y NOR z ऐवजी विस्तारित केले ज्या मार्गाने आपण ते कंसात ठेवतो ठीक आहे हे x प्राईमआहे जे y सोबत NOR केले आहे जे y प्राईम x प्राईम हे z सोबत NOR केले आहे हे तेव्हा जेव्हा NAND प्रक्रिया या दोन्हीमध्ये असेलनंतर तिथे जे काही आहे ते आपल्या डाव्या बाजूला मिळेल तर ही प्राइम क्रिया पूरकक्रिया येथे तसेच येथे तसेच येथे येते म्हणूनच त्याला स्यूडो सहचारिता किंवा स्यूडो वितरणशीलम्हणतात ठीक आहे तरआपण ते बुलियन बीजगणित मधील AND आणि OR च्या जागी वापरू शकत नाही तर आपण हे समारोप करू मुख्य मुद्दे - n चलआपल्याकडे २ चा घात२ चा n घात संभाव्य क्रिया घडू शकतात सहा हंटिंग्टन आधारतत्वेमूलभूत आधार किंवा बुलियन बीजगणितचे गृहीतके तयार करतात आणि बुलियन बीजगणिताचे मूलभूत प्रमेय बुलियन हंटिंग्टन आधारतत्वापासून मिळू शकतात आणि ही मूलभूत प्रमेये आणि आधारतत्वे वेगवेगळ्या ओळखी सुलभ किंवा सिद्ध करण्यासाठी ज्या अधिक गुंतागुंतीच्या स्वरूपात असतात वापरले जाऊ शकतात आणि आपण ती मूलभूत प्रमेये आणि आधारतत्वेसंदर्भ म्हणून घेऊ शकतो आणि त्याला मिळाली आहेत बुलियन बीजगणितास काही विशिष्ट वैशिष्ट्ये मिळाली आहेत जी त्यास सामान्य बीजगणितापेक्षा भिन्न करतात AND आणि OR प्रक्रिया एकमेकांवर सहचारीत्याचप्रमाणे वितरणशीलआहेतपरंतु AND आणि OR प्रक्रिया नाहीत